नमस्कार सिक्युअर सिस्टीम अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमातील या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपले स्वागत आहे या व्हिडीओ लेक्चरमध्ये आपण FANCI म्हणून ओळखले जाणारे एक विशिष्ट तंत्र पाहणार आहोत हे एक हार्डवेअर डिझाइनमध्ये वापरल्या जाणाऱ्या IP मधील अशी ठिकाणे ज्यामध्ये संभाव्यतः हार्डवेअर ट्रोजन असू शकतो ओळखण्यासाठी वापरले जाणारे तंत्र आहे तर ह्या पेपर चे नाव आहे " FANCI identification of stealthy malicious logic" या व्हिडिओमध्ये वापरल्या गेलेल्या काही स्लाइड्स अॅडम वॅक्समनच्या CCS चर्चेतून घेतल्या आहेत अॅडम वॅक्समन हे हा पेपरचा जो प्रकाशित झालाय त्याचे पहिले लेखक आहे तर आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये जे पाहिले होते ते असे होते की IC च्या संपूर्ण डिझाइन आणि मॅन्युफॅक्चरिंग सायकल दरम्यान अनेक मार्ग आणि त्यात अनेक टप्पे असू शकतात ज्याद्वारे डिझाइनमध्ये हार्डवेअर ट्रोजन समाविष्ट केले जाऊ शकते खरं तर आपण एक विशिष्ट स्लाइड पाहिली होती ज्यामध्ये आपण प्रत्यक्षात चर्चा केली की या संपूर्ण डिझाइन प्रवाहामधील एकमेव विश्वासार्ह घटक आहेत ते म्हणजे ज्यावेळेस स्पेसिफिकेशन लिहिले जातात डिव्हाइस फॅब्रिकेट केल्यावर आणि शेवटी एक पॅकेज्ड चाचणी होते आणि परीक्षण केले जाते तेव्हा तर या IC डिझाइन सायकल दरम्यान इतर प्रत्येक टप्पात संभाव्यत ट्रोजन समाविष्ट केले जाऊ शकते या विशिष्ट चर्चेमध्ये आपण अशा ट्रोजन्सकडे पाहणार आहोत जे संभाव्यत थर्ड पार्टीच्या IP कोअर्समध्ये इन्सर्ट केले जाऊ शकतात सामान्यत जेव्हा एखादी कंपनी हार्डवेअर IC डिझाइन करू इच्छित असते तेव्हा त्या IC च्या प्रत्येक घटकाचे प्रत्यक्षात कोड करत नाहीत परंतु त्याऐवजी ते सिस्टिम ऑन चिप संकल्पना वापरतात आणि बर्याच वेगवेगळ्या विक्रेत्यांकडून IP कोअर्स खरेदी करतात आणि नंतर या सर्व कोअर्स एकाच चिपमध्ये एकत्रित करतात उदाहरणार्थ एक कंपनी आहे जी कम्युनिकेशन IC प्रत्यक्षात डिझाइन करू इच्छित आहे आणि कम्युनिकेशन IC मध्ये अनेक घटक असू शकतात जसे प्रोसेसर कोअर् त्यात DSP कोअर् असू शकतो त्यात सीरियल पोर्ट सारख्या अनेक IO युनिट्स असू शकतात इतर भिन्न ट्रान्सीव्हर्स असू शकतात त्यात ऑडिओ इनपुट कोडेक्स वगैरे असू शकतात तर कंपनी काय करेल त्यातील प्रत्येक घटकासाठी IP कोअर् दुसर्या कंपनीकडून विकत घेईल आणि general purpose processor साठी वेगळे IP कोअर् दुसऱ्या कंपनी कडून घेईल DSP प्रोसेसरसाठी जर सीरियल पोर्ट यूएसबी कोडेक इत्यादी सर्व वस्तू वेगवेगळ्या उत्पादन संस्थांकडून विकत घेतल्या जातील आता या सर्व IP कोअर्स डिझाइनमध्ये एकत्रित केल्या जातील आणि नंतर IC तयार करण्यासाठी वापरल्या जातील हे प्रत्यक्षात केले जाण्याचे कारण म्हणजे डेव्हलपमेंटचा वेळ अत्यंत कमी करते कारण आता या कंपनीला आवश्यक असलेल्या सर्व IP कोअर्स विकत घेतल्या गेलेल्या गोष्टी एकत्रित करणे आवश्यक आहे तसेच डेव्हलपमेंटच्या या तंत्रामुळे किंमतही बरीच कमी होते कारण त्या IC मध्ये वापरला जाणारा प्रत्येक घटक डेव्हलप करण्यासाठी कंपनीला डेव्हलपर्स मध्ये गुंतवणूक करण्याची गरज भासणार नाही म्हणूनच दीर्घ कालावधीत IC डिझाइन करण्याची ही पद्धत विकासाचा वेळ कमी करण्यासाठी तसेच खर्च कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल तर आपण आज काय पाहत आहोत ही थ्रेट आहे की या प्रत्येक IP कोअरमध्ये संभाव्यतः हार्डवेअर ट्रोजन असू शकतो तर यापैकी प्रत्येक IP कोअर्स वेगळ्या थर्ड पार्टी च्या IP हाऊसकडून डिझाइन केलेले किंवा खरेदी केलेले आहेत आणि त्यापैकी प्रत्येकजण कदाचित हार्डवेअर ट्रोजन समाविष्ट करू शकेल या थर्ड पार्टी IP कोअर्स डिझाइन कंपन्यांवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही आणि म्हणूनच त्यांच्यात संभाव्यत मॅलिशिअसं ट्रोजन्स असू शकतात आता जी कंपनी प्रत्यक्षात ही IC बनवित आहे असे नाही संभाव्य ट्रिगर आणि संभाव्य पेलोड शोधत असलेल्या IP कोअरच्या हजारो ओळींमध्ये प्रत्यक्षात स्कॅन करणे त्यांच्यासाठी सोपे नाही HDL कोडच्या हजारो लाईन्स प्रमाणेच एक कॉम्प्लिकेटेड IP कोअर चालू होईल आणि या लाईन्सचा एक छोटासा उपसंचमध्ये संभाव्यतः हार्डवेअर ट्रोजन असू शकेल तर म्हणूनच प्रत्यक्षात एखाद्या विशिष्ट IP चा कोड बघून हार्डवेअर ट्रोजनची उपस्थिती शोधणे खरोखर अवघड आहे फॅन्सी काय करते ते हे एक स्वयंचलित फ्रेमवर्क प्रदान करते जे या कोडचे क्षेत्र हायलाइट करते हे IP कोडमध्ये असलेले सिग्नल ओळखू शकेल जे संभाव्यत ट्रोजन इन्सर्ट करू शकणारे क्षेत्र असू शकतात या फ्रेमवर्कचा संपूर्ण उद्देश परीक्षकास या कोडमधील विशिष्ट विभागांकडे पाहण्यास मदत करेल आणि ज्या भागांमध्ये हार्डवेअर ट्रोजन असू शकतात अशा प्रदेशांकडे अधिक पाहण्यास मदत करेल मागील व्हिडिओमध्ये आपण चर्चा केल्याप्रमाणे प्रत्येक हार्डवेअर ट्रोजनची वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे तो लहान असतो विशेषत IC च्या संपूर्ण डिझाइनमध्ये कोडच्या काही ओळी म्हणजेच खूप कमी क्षेत्र व्यापतात आणि दुसरे म्हणजे ते स्टिल्टथि असतात स्टिल्टथिचा अर्थ असा आहे की डिव्हाइसच्या किंवा IC च्या सामान्य कामकाजादरम्यान तो बहुधा निष्क्रीय असतो तसेच बहुतेक चाचणी प्रक्रिये दरम्यान ट्रोजन एक निष्क्रिय आणि इनएक्टिव असतो आणि विशिष्ट ट्रिगर प्राप्त केल्यावरच ट्रोजन सक्रिय होते IC च्या नियमित चाचणीच्या टप्प्यात लहान आणि स्टिल्टथिची ही दोन वैशिष्ट्ये ट्रोजनाला शोधणे फारच अवघड करतात विशेषत जेव्हा IC ची चाचणी घेतली जाते तेव्हा चाचणी अल्गोरिदम अशा प्रकारे डिझाइन केले जातात जेणेकरून खूप जास्त कव्हरेज मिळू शकेल तर आपल्याकडे बरेच कार्यक्षम किंवा टेस्टिंग अल्गोरिदम आहेत ज्यामुळे '99' टक्के कव्हरेज वाढेल याचा अर्थ असा आहे की '99' टक्के चिप खरोखरच या अल्गोरिदम द्वारे तपासली जाते दुर्दैवाने उर्वरित '1' टक्के अशी क्षेत्रे आहेत ज्याची चाचणी घेतली जात नाही तर या प्रदेशातच हार्डवेअर ट्रोजन अस्तित्त्वात असू शकता तर हा विशिष्ट आलेख दर्शवितो कि स्टिल्टथि चाचणी दरम्यानच्या ऍक्टिव्हिटीज नुसार कसा बदलतो कोड मधील असे भाग जे चाचणी दरम्यान अत्याधिक सक्रिय आहेत या IP मधील असे कोड अजिबात स्टिल्टथि नसतात तर ते आलेखच्या या भागात येतील आपण बघू शकतो जसे स्टील्थ वाढत जाईल तसे चाचणीच्या टप्प्यात या घटकांची क्रियाशीलता कमी होईल इतर नियमित चाचणी यंत्रणेपेक्षा फॅन्सीचा मार्ग कसा वेगळा आहे तर तो सामान्य किंवा नियमित चाचणी यंत्रणा प्रत्यक्षात भागवत नसलेल्या या विशिष्ट क्षेत्रावर फॅन्सी लक्ष केंद्रित करते फॅन्सी डिव्हाइसमधील सिग्नल ओळखते जे अत्यंत स्टिल्टथि असतात म्हणून हे सिग्नल फन्सीचे आउटपुट म्हणून प्रदान केले गेले जातात आणि ह्या सिग्नल मध्ये संभाव्यतः हार्डवेअर ट्रोजन असू शकता फॅन्सीचे संपूर्ण उद्दीष्ट म्हणजे कोणतेही फॉल्स नेगेटिव्ह सिग्नल्स नसावेतज्याचा अर्थ असा आहे की एखादे हार्डवेअर ट्रोजन डिव्हाइसमध्ये असल्यास फॅन्सी त्याला शोधण्यास सक्षम असावा काही फॉल्स पॉसिटीव्ह असणे ठीक आहे त्याऐवजी फॉल्स पॉसिटीव्ह स्वीकार्य आहेत याचा अर्थ असा आहे की फॅन्सीने हार्डवेअर ट्रोजन असल्यासारखे काही सिग्नल ध्वजांकित करणे चांगले आहे जेव्हा त्यांच्या मध्ये खरोखर असे कोणतेही ट्रोजन नसते तर मुख्य सिद्धांत ज्याद्वारे फॅन्सी एक मोठ्या IP कोडमधील नियंत्रण मूल्याची व्याख्या करून stealthy सिग्नल ओळखते समजा आपल्याकडे येथे एक विशिष्ट IP कोअर आहे जो तीन 'A' 'B' आणि 'C' इनपुट म्हणून घेतो आणि एक आउटपुट 'O' प्रदान करतोम्हणून येथे दर्शविल्याप्रमाणे या विशिष्ट हार्डवेअर डिझाइनसाठी ट्रुथ टेबल दर्शविला गेला आहे तर आपण पाहतो की इनपुट 'A' 'B' आणि 'C' वर अवलंबून 'O' आउटपुट बदलते फॅन्सी प्रत्यक्षात काय मोजते तर प्रत्येक इनपुटपैकी आउटपुट 'O' वर किती अवलंबून आहे किंवा दुसऱ्या शब्दांत इनपुट 'A' आउटपुट 'O' ला किती प्रभावित करते तर उदाहरणार्थ इनपुट 'A' आणि फॅन्सी आपल्याला '0 5' चे मूल्य देते आणि हे दर्शवते की आउटपुट 'A' वर '0 5' चे नियंत्रण असते तर फॅन्सी हे खालील प्रमाणे कम्प्युट करते तर तो काय करतो तर राहिलेले इनपुट कॉन्स्टन्ट ठेवतो उदाहरणार्थ इथे '00' वर ठेवतो आणि नंतर 'A' ची व्हॅल्यू '01' पर्यंत बदलते आणि आउटपुट प्रत्यक्षात बदलते का ते पाहतो येथे आपणास दिसेल की जेव्हा 'B' आणि 'C' '0s' आहेत तेव्हा इनपुट 'A' मधील बदल देखील 'O' आउटपुटवर परिणाम करते दुसरीकडे जर आपण ट्रुथ टेबल चा हा विशिष्ट भाग पाहिला तर जिथे 'B' '0' आहे आणि 'C' '1' आहे 'A' मधील बदलाचा परिणाम होणार नाही तर आपण येथे काय पाहत आहोत ते म्हणजे 'B' आणि 'C' च्या विशिष्ट मूल्यांसाठी 'A' आउटपुटवर परिणाम करते दुसरीकडे 'B' आणि 'C' च्या इतर मूल्यांसाठी 'A' चा आऊटपुटवर कोणताही प्रभाव नाही तर फॅन्सी प्रत्यक्षात काय मेजर करते ते म्हणजे अशी संभाव्यता ज्यामुळे इनपुट 'A' आउटपुटवर परिणाम करते या चार पैकी उदाहरणार्थ 'A' यापैकी दोनवर परिणाम करते तर चार पैकी दोन आणि म्हणून आऊटपुटवर '0 5' चे नियंत्रण असते आता उदाहरणार्थ जर आपण फक्त ट्रुथ टेबल मध्ये थोडे बदल केलेत आणि आपण हार्डवेअरची रचना थोडी बदलली आणि आपल्याला हे प्रत्यक्षात मिळेल येथे आपण पाहत आहोत की 'A' चे जे काही मूल्य असेल त्याचा आउटपुटमध्ये बदल होत नाही उदाहरणार्थ B आणि C दोन्ही 0s आहेत यापैकी कोणत्याही परिस्थितीत A मध्ये बदल झाला तरी आउटपुटवर प्रभाव पडत नाही अशा प्रकारे आपण असे म्हणतो की A चा परिणाम O वर होत नाही किंवा आम्ही असेही म्हणतो की A एक अप्रभावित इनपुट आहे तर आता आपण हार्डवेअर ट्रोजनमधील ट्रिगरसाठी नियंत्रण मूल्ये कशी असतील ते पाहूया तर आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले आहे एक संयुक्त हार्डवेअर ट्रोजन किंवा चिट कोडद्वारे ट्रिगर केलेले हार्डवेअर ट्रोजन जे असे दिसू शकते ट्रिगर येथे एका विशिष्ट इनपुटची प्रतीक्षा करेल किंवा ऍड्रेस '0xDEADBEEF' असेल आणि नंतर हे ट्रिगर 1 असेल तर आपण ऍड्रेस आणि ट्रिगरसाठी ट्रुथ टेबलचा विचार केल्यास आणि तो ऍड्रेस 32 बिट मूल्य असल्याचे गृहीत धरले हे असे काहीतरी दिसेल आपल्याकडे A0 ते A31 या ऍड्रेसची '32' बिट्स येथे आहेत आणि आपल्याकडे ट्रिगर सिग्नल आहे जे फक्त एक बिट आहे तर यामध्ये आपण असे पहात आहोत की या ट्रुथ टेबल मधील बहुतेक लाईन्समध्ये ट्रिगरचे '0' मूल्य असते जेव्हा 'A0' ते 'A31' च्या मूल्यांमध्ये हे विशिष्ट '0xDEADBEEF' इनपुट असते तेव्हा आपल्याकडे ट्रिगरचे मूल्य '1' असेल इतर सर्व प्रकरणांमध्ये ट्रिगरचे मूल्य '0' असेल अशाप्रकारे आपण या प्रत्येक ऍड्रेसच्या नियंत्रणाचे मूल्य मोजल्यास आपल्याला 12 16 हे नियंत्रण मूल्य मिळेल आता टिपिकल हार्डवेअर ट्रोजनकडे असे नियंत्रण मूल्य असू शकतात आणि हाच IP कोड दिला असल्यास FANCI शोधण्याचा प्रयत्न करेल असे कमी नियंत्रण मूल्य दर्शवते की हे संकेत अत्यंत स्टिल्टथि आहेत यामधून हे सूचित होते की या सिग्नलमध्ये संभाव्यतः हार्डवेअर ट्रोजन असू शकतो किंवा दुसर्या शब्दांत या सिग्नलमध्ये संभाव्यतः हार्डवेअर ट्रोजन दर्शविणारे ट्रिगर असू शकेल आपण मल्टीप्लेक्सरचे उदाहरण घेऊ म्हणजे हे मल्टीप्लेक्सर '4' to '1' मल्टीप्लेक्सर आहे तो चार इनपुट्स घेतो A B C D आणि त्याचा कडे दोन सिलेक्ट लाईन्स S1 आणि S2 आहेत आणि हे इनपुट आउटपुट M मध्ये मल्टिप्लेक्स करते तर S1 आणि S2 च्या मूल्यावर अवलंबून A B C' किंवा D M मध्ये बदलले जाईल या मल्टीप्लेक्सरसाठी आपण ट्रुथ टेबल लिहिण्यापूर्वी आणि आपण या प्रत्येक सिग्नलसाठी नियंत्रण मूल्य मोजू शकतो तर एकूण '4' अधिक '2' म्हणजे '6' इनपुट सिग्नल आहेत आणि या प्रत्येक इनपुट सिग्नलसाठी आपण नियंत्रण मूल्य मोजू शकतो तर अश्या प्रकारे A चा M वर 32 पैकी 8 असा कंट्रोल असेल याचा अर्थ असा कि 32 पैकी 8 वेळेस A चा आउटपुट M वर प्रभाव असेल तर A चा कंट्रोल 0 त्याचप्रमाणे आपण इतर सर्व इनपुट्स A B C D S1 आणि S2 चे नियंत्रण शोधू शकतो आणि हे अनुक्रमे 0 25 0 25 आणि 0 5 असतील लक्षात घ्या की S1 आणि S2 चे नियंत्रण मूल्ये प्रत्येकी 0 5 आहेत आणि इतर सर्व इनपुट A B C आणि D चे मूल्य 0 म्हणूनच या मल्टीप्लेक्सरमध्ये यापैकी कोणतेही सिग्नल प्रत्यक्षात स्टिल्टथि नसल्यामुळे त्यांच्यामध्ये हार्डवेअर ट्रोजन उपस्थित असण्याची शक्यता फारच कमी आहे आता या मल्टीप्लेक्सरमध्ये थोडा बदल करण्याचा विचार करा आपण असे मानतो की आता फक्त दोन सिलेक्ट लाईन्स नाहीत तर खरं तर 65 सिलेक्ट लाईन्स आहेत पहिले दोन S1 आणि S2 आहेत जे आपण पूर्वी पाहिले आहेत आणि त्याखेरीज आपल्याकडे 63 इतर सिलेक्ट लाईन्स ज्या लॉजिक कडे जातात आणि 0 किंवा 1 प्रोड्युस करतात तर आता आपण मॅलिशिअसं मल्टीप्लेक्सरचा विचार करू तर आपण आधी आपले '4 to 1' मल्टीप्लेक्सर घेऊ आणि त्याला ट्रिगर सर्किट जोडू आता हे ट्रिगर सर्किट मूलत 63 इनपुट घेते आणि या ट्रिगरच्या मूल्याच्या आधारे येथे एक लॉजिक आहे जे एकतर 0 किंवा 1 आउटपुट देईल सामान्यत निष्क्रीय मोडमध्ये किंवा या लॉजिकचे आउटपुट 0 असेल त्यावेळेस S1 आणि S2 च्या मूल्यांवर अवलंबून नियमित '4 to 1' मल्टिप्लेसर म्हणून कार्य करते यापैकी एक A B C आणि D इनपुट आउटपुट M वर जाईल आता ह्या 63 बिट्स ज्या अतिरिक्त सिलेक्ट लाईन्समुळे ऍड झाले आहेत आणि जेव्हा हे आउटपुट S1 आणि S2 च्या मूल्यांवर न अवलंबता 1 होते इनपुट E M मध्ये बदलते तर आपण हे पहात आहोत की हा हार्डवेअर ट्रोजन आहे आपल्याकडे येथे ट्रिगर आहे आणि ही E व्हॅल्यू मल्टीप्लेक्सरच्या आउटपुटवर लीक होते आता मल्टीप्लेक्सरच्या या विविध इनपुटसाठी कंट्रोल व्हॅल्यूज पुन्हा काढूया आपण पाहतो की A B C आणि D चे अजूनही '0 25' चे नियंत्रण मूल्य आहे सिलेक्ट लाईन्स S1 आणि S2 मध्ये अद्याप '0 5' चे नियंत्रण मूल्य आहे तथापि हार्डवेअर ट्रोजनमुळे असणाऱ्या अतिरिक्त ओळींचे नियंत्रण मूल्य २ आहे पुढे इनपुट 'E' चे आउटपुट 'M' वर 2 चे नियंत्रण मूल्य असेल तर येथे दर्शविते की या लाल रेषांशी संबंधित इनपुटस 'E' आणि 'S3' ते 'S66' हे स्टिल्टथि सिग्नल आहेत म्हणून ते फारच क्वचित वापरले जातात आणि बहुधा या विशिष्ट मल्टीप्लेक्सरच्या सामान्य ऑपरेशन दरम्यान ते निष्क्रिय असतात आणि म्हणूनच ते संभाव्य ठिकाण असू शकतात जिथे हार्डवेअर ट्रोजन इन्सर्ट केले जाऊ शकते तर फॅन्सी पेपर सुचवितो की ते हार्डवेअर सर्किटमधील संभाव्य स्टिल्टथि सिग्नल ओळखण्यासाठी 3 ह्युरिस्टिक म्हणजे मिन मेडिअन mean median आणि आणि असे काही जे ट्रिव्हिएलिटी म्हणून ओळखल्या जाते यांचा एक संच वापरतात तर या तीन मेट्रिक्सपैकी प्रत्येक संभाव्यतः आपल्याला भिन्न परिणाम देऊ शकेल आणि भिन्न परिस्थितींमध्ये प्रत्यक्षात सक्रिय होईल उदाहरणार्थ जेव्हा कमी किंवा अप्रभावित वायर्स अस्तित्वात असतात तेव्हा बॅकडोर ट्रिगरच्या संदर्भात मेडिअन शून्याच्या जवळ असतो दुसरीकडे जर काही निर्भरता असतील तर मिन आउटलेअर्ससाठी संवेदनशील असतात आणि त्यातील एक जरी अप्रभावित असेल तर हे लक्षात येण्याची शक्यता आहे दुसरीकडे ट्रिव्हिएलिटी ही वेक्टरमधील मूल्यांच्या वजनाची सरासरी असते तर ही तीन मेट्रिक कशी वेगळी आहेत आणि ती कशा प्रकारे वापरता येतील याविषयी अधिक माहितीसाठी आपण प्रत्यक्षात पेपर वाचा आता जर आपण आपल्या मॅलिशिअसं मल्टिप्लेक्झरकडे पाहिले तर आपण काय पाहतो ते म्हणजे मिन चा स्कोअर 0 03 आहे ट्रिव्हिएलिटीचा स्कोअर 0 50 आहे आणि मेडिअन चा स्कोअर २ आहे हे मेडिअन आपल्याला एक चांगला संकेत देईल की या विशिष्ट सर्किटमध्ये संभाव्यतः मॅलिशिअसं बॅकडोर आहे म्हणून FANCI चा पूर्ण अल्गोरिदम खालीलप्रमाणे आहे तर आपण सुरवातीला चर्चा केली होती की FANCI IP कोड स्तरावर कार्य करते तर समजा तुमचा कडे खूप मोठा IP core जो RTL जसे verilog किंवा VHDL मध्ये लिहिलेला आहे आणि FANCI हा RTL इनपुट म्हणून घेईल आणि डिझाइनमधील सर्व संशयास्पद वायर्स फ्लॅग करेल तर ह्याच त्या संशयास्पद वायर्स किंवा स्टिल्टथि वायर्स आहेत ज्यात संभाव्यतः हार्डवेअर ट्रोजन असू शकतात फॅन्सी हमी देतो की अल्गोरिदममध्ये कोणतेही फॉल्स नेगेटिव्ह नाही जर एखादा ट्रोजन या विशिष्ट IP मध्ये अस्तित्वात असेल तर निश्चितपणे FANCI त्याला शोधू शकेल म्हणूनच अल्गोरिदम डिझाइनमधील प्रत्येक मॉड्यूलसाठी खालीलप्रमाणे कार्य करते आणि नंतर त्या मॉड्यूलमधील प्रत्येक गेटमधून आणि गेटमध्ये उपस्थित असलेल्या सर्व वायरसाठी विश्लेषित करते ट्रुथ टेबल तयार केले जाते जे T आहे आणि नंतर या प्रत्येक इनपुटसाठी नियंत्रण मूल्ये मोजली जातात ही नियंत्रण मूल्ये V नावाच्या वेक्टरमध्ये जोडली जातात आणि नंतर तीन ह्युरिस्टिक्स म्हणजेच मिन मेडिअन आणि ट्रिव्हिएलिटी mean median and triviality ची मूल्ये काढली जातात आणि या ह्युरिस्टिक्सच्या आधारावर वायर्स ह्या खरोखरच संशयास्पद आहेत की नाही त्यानुसार सेट केल्या जातात तर IP कोअर्समध्ये संभाव्य हार्डवेअर बॅकडोर शोधण्यासाठी हा एक अतिशय मनोरंजक अल्गोरिदम आणि एक सर्वात कार्यक्षम अल्गोरिदम आहे आणि 2013 पासून या अल्गोरिदममध्ये बर्याच सुधारणा केल्या आहेत ज्यामुळे अधिक अडवान्स बॅकडोर शोधले जाऊ शकतात